नमस्कार माझे नाव सचिन पॉल आहे मी आयआयटी मद्रासच्या बिल्डिंग टेक्नॉलॉजी आणि कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट विभागात काम करणारा डॉक्टरेट रिसर्च स्कॉलर आहे माझे संशोधन टेक्सटाईल रिइन्फोर्स्ड कॉंक्रिटवर आहे मी टेक्सटाईल रिइन्फोर्स्ड कॉंक्रिट म्हणजे काय आणि युनि एकिसयल कसे आहे हे सांगणार आहे टेन्साइल टेस्ट टेक्सटाईल रिइन्फोर्सड काँक्रीटसाठी केली जाते आणि आपण युनि एक्सिअल टेन्साईल टेस्ट करत असताना कोणत्या घटकांचा विचार करणे आवश्यक आहे ही टेस्ट बारीक कण एकत्रित असलेल्या इतर सामग्रीसाठी देखील केली जाऊ शकते मुळात फाईन ग्रेन उच्च शक्ती असलेल्या काँक्रीटच्या मोर्टारची देखील टेस्ट केली जाऊ शकते एकूण काँक्रीटवर टेस्टसाठी मर्यादा आहेत परंतु हे मूलतः 2016 च्या RILEM मानकांनुसार आहे टेक्सटाईल रिइन्फोर्सड कॉंक्रिटच्या युनि एकिसयल टेस्ट साठी 2016 ठीक आहे आता मी तुम्हाला टेक्सटाईल रिइन्फोर्सड कंक्रीट म्हणजे काय हे समजावून सांगेन म्हणून टेक्सटाईल रिइन्फोर्सड काँक्रीट ही एक संकल्पना आहे जिथे आपण मजबुतीकरण म्हणून कापडांसह सामान्य काँक्रीट एकत्र करत आहोत आता याचा फायदा काय आहे की आपण जे टेक्सटाईलवापरतो ते कार्बन पॉलिमेरिक किंवा ग्लास फायबर टेक्सटाइल आहेत ते आक्रमक वातावरणात गंजत नाहीत म्हणून ते गंजमुक्त घटक आहेत तर आपल्याकडे एक अतिशय पातळ घटक स्ट्रक्चरल असू शकतो स्ट्रक्चरल आणि नॉन स्ट्रक्चरल दोन्ही घटक उच्च क्षमतेसह असू शकतात आणि ते अतिशय पातळ ऍप्लिकेशन बाह्य ऍप्लिकेशन्ससाठी वापरले जाऊ शकतात आणि त्याला खूप उच्च टिकाऊपणा आहे कारण या सामग्रीला गंज होत नाही ठीक आहे तर इथे माझ्याकडे एक उदाहरण आहे की हे कसे टेक्सटाईलआहे हे ग्लास फायबर टेक्सटाईलआहे हे ई ग्लासेस कोटेड ई ग्लास टेक्सटाइल आहेत तर हे टेक्सटाईल 50 मीटरच्या भूमिकेत येतात त्यांची रुंदी सामान्यतः 1 मीटर असते तर आपण हे बारीक कण कॉंक्रिटमध्ये समाविष्ट करतो का फाइन ग्रेन कॉंक्रिट आहे कारण जेव्हा तुमच्याकडे लहान मोजमापांचे टेक्सटाईलअसतात तेव्हा तुम्हाला एकुण खूपच लहान असणे आवश्यक असते जेणेकरुन तुम्ही कापडाच्या लहान अंतरापर्यंत सहज प्रवेश करू शकाल म्हणूनच आपण मुळात फाईन ग्रेन काँक्रीट वापरत आहोत तर ही कापडाची एक पट्टी आहे जी आपण या रोलमधून कापली आहे हीच आपण एक एक्सिअल टेन्साईल टेस्ट नमुन्यांसाठी मजबुतीकरणासाठी वापरतो हा अंतिम नमुना जो आपण तयार करतो तो असे काहीतरी दिसेल नमुन्याचे परिमाण 60 mm रुंदी 10 mm जाडी आणि 500 mm लांबी हे खरं तर चार लेयर्ड टेक्सटाइल आहे त्यामुळे आपल्याकडे प्रत्येकी 1 5 mm अंतरासह कापडाचे चार थर आहेत या संदर्भात आपण एक एक्सिअल टेन्साईल टेस्ट करण्याचा प्रयत्न करत आहोत यामध्ये आपण वापरत असलेल्या समुच्चयांचा कमाल आकार सुमारे ० ६ मिमी इतका आहे त्यामुळे ते अतिशय फाईन ग्रेन चे काँक्रीट आहे तर एक एक्सिअल टेन्साईल टेस्ट ही समस्या म्हणजे नमुने पकडणे ही प्राथमिक समस्या आहे म्हणून आपण जे वापरतो ते एल्युमिनियम प्लेट्स आहे जे शेवटी जोडलेले असते जेणेकरून पकडण्याच्या प्रक्रियेदरम्यान क्रशिंग अपयशी होत नाही हे नमुने आहेत जे एल्युमिनियम प्लेट्ससह जोडलेले आहेत म्हणून आपण पकडलेल्या भागावर आयताकृती एल्युमिनियम प्लेट्स कापून टाकतो आणि आपण त्यांना एबड करतो किंवा आपण त्यांना इपॉक्सी भागसह निराकरण करतो आणि आपण त्यांना 1 दिवस देतो त्यानंतर आपण टेस्ट करत आहोत तर हे टेस्ट प्रक्रियेदरम्यान किंवा पकडण्याच्या प्रक्रियेदरम्यान तयार होणा या दबावामुळे समर्थनाचे क्रशिंग अपयश प्रतिबंधित करते आता युनि एक्सिअल टेन्साईल टेस्टसाठी गेज लांबी ही RILEM मानकांनुसार मुळात 200 मिमी गेज लांबी आहे म्हणून आपण दोन एक्सिअल एक्सटेन्सोमीटरचे संयोजन वापरणार आहोत एक एक्सिअल एक्सटेन्सोमीटर आहे दुसरा एक व्हिडिओ एक्सटेन्सोमीटर आहे आणि याच्या संयोगाने आपण या सामग्रीमधील ताण भिन्नता किंवा विस्थापन शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत हा 100 मिमी एक्सीयल एक्सटेन्सोमीटर आहे म्हणून आपण हे करण्याचा प्रयत्न करत आहोत ते संपर्क प्रकार एक्सीयल एक्सटेन्सोमीटर आहे म्हणून आपण एक्सीयल एक्सटेन्सोमीटर नमुन्यावरील 100 मिमी गेज लांबीला जोडणार आहोत आणि हे दुहेरी एक्सीयल एक्सटेन्सोमीटर आहे म्हणजे त्यात दोन आहेत एक्सीयल एक्सटेन्सो मीटर आणि आपल्याला जे मिळते ते दोन्ही बाजूंच्या विस्थापनाची सरासरी आहे ठीक आहे तर ते तुम्हाला सरासरी विस्थापन देते जे नमुन्याच्या दोन टप्प्यांमध्ये होत आहे तर येथे TRC साठी एक एक्सीयल टेन्साईल टेस्टसाठी सेटअप आहे आपण विस्थापन काढण्यासाठी दोन प्रणाली वापरतो किंवा घटकाचा ताण एक एक्सिअल एक्सटेन्सोमीटर आहे म्हणून मी म्हटल्याप्रमाणे हे 100 मिमी गेज लांबीचे एक्सिअल एक्सटेन्सोमीटर आहे हा एक ड्युअल एक्सीयल एक्सटेन्सोमीटर आहे जेथे तुमच्याकडे एक्सीयल एक्सटेन्सोमीटरसाठी दोन सेटअप आहेत आणि तुम्हाला दोन टप्प्यांत दोन विस्थापनाची सरासरी मिळते आपल्याकडे व्हिडिओ एक्सटेन्सोमीटर देखील आहे आणि व्हिडिओ एक्सटेन्सोमीटर हा संपर्क नसलेल्या प्रकाराचा एक्सटेन्सोमीटर आहे म्हणून हा व्हिडिओ एक्सटेन्सोमीटर आहे व्हिडिओ एक्सटेन्सोमीटरमध्ये दोन कॅमेरे असतात व्हिडिओ एक्सटेन्सोमीटर कोणत्याही प्रतिमेतील पांढरे आणि गडद स्पेसरमधील फरक ओळखतो आणि त्यास रूपांतरित करतो पिक्सेलमध्ये आणि त्या पिक्सेलच्या संदर्भात जे काही विस्थापन होत आहे ते एक ताण किंवा विस्थापन म्हणून रेकॉर्ड करते ठीक आहे तर मुळात मी नमुन्याच्या गेज लांबीमध्ये 4 गुण किंवा 4 स्थान चिन्हांकित केले आहेत प्रथम 100 मिमी गेज लांबी आहे जी एक्सिअल एक्स्टेन्सोमीटरच्या समान आहे का हे शोधण्यासाठी आहे की व्हिडिओ एक्स्टेन्सोमीटर रेटिंग्स आपण एक्सिअल एक्सटेन्सोमीटरमध्ये पाहतो त्याप्रमाणे आहेत की नाही दुसरा 200 मिमीचा गेज लांबी आहे जेथे टेक्सटाईल रिइन्फोर्सड कंक्रीटच्या टेस्टसाठी RILEM च्या मानकांनुसार आहे त्यामुळे व्हिडिओ एक्सटेन्सोमीटर व्हिडिओच्या फ्रेमवर्कमध्ये दिलेल्या कोणत्याही 4 पॉइंट्स किंवा 5 पॉइंट्स किंवा n पॉइंट्सच्या दरम्यान शोधू शकतो म्हणून एकदा आम्ही टेस्ट केल्यानंतर आम्हाला 200 मिमीच्या गेज लांबीच्या दरम्यान गेजची लांबी किंवा विस्थापन शोधण्याची आवश्यकता असल्यास तुम्ही 200 मिमीच्या गेज लांबी दरम्यान टेस्ट करू शकता आणि नंतर टेस्ट केल्यानंतर तुम्ही प्रत्यक्षात व्हिडिओवर परत जाऊ शकता आणि नंतर व्हिडिओच्या फ्रेममध्ये प्रदान केलेल्या इतर कोणत्याही गेज लांबीमधील फरक किंवा विस्थापन शोधू शकता त्यामुळे संपर्क नसलेल्या एक्स्टेन्सोमीटरचा हा एक फायदा आहे दुसरा फायदा असा आहे की ही सामग्री नमुन्यात कुठेही क्रॅक करू शकते तर कॉन्टॅक्ट टाईप एक्स्टेन्सोमीटरसाठी जेव्हा तुम्ही क्रॅक करता तेव्हा एक्सटेन्सोमीटरच्या जवळ क्रॅक होते तेव्हा त्यामुळे रेटिंगमध्ये विकृती निर्माण होते हे व्हिडिओ एक्स्टेन्सोमीटरच्या बाबतीत टाळता येऊ शकते तसेच टेक्सटाईल रिइन्फोर्स्ड कॉंक्रिटसारख्या मटेरियलसाठी तुम्हाला मल्टिपल क्रॅकिंग होतील गेज लांबीमध्ये घडत आहे आणि ते व्हिडिओ एक्सटेन्सोमीटरद्वारे खूप चांगले कॅप्चर केले जाऊ शकते म्हणून आपण एक्सिअल एक्स्टेन्सोमीटर आणि नागरी टेस्ट मशीनचा इंटरफेस पाहण्याचा प्रयत्न करत आहोत आणि व्हिडिओ कसा कॅप्चर केला जातो आणि तो कसा ठरवला जातो आणि व्हिडिओ कॅप्चरद्वारे ताण मापन कसे काढले जाते हे आपण पाहू ठीक आहे तर स्क्रीनमध्ये आपण नमुन्यांमध्ये असलेल्या 4 ठिपक्यांचे प्रतिनिधित्व करणारे 4 बिंदू येथे पाहू शकतो पहिले दोन ठिपके 100 मिमीच्या गेज लांबीचे आहेत आणि बिंदूंचे दुसरे दोन संच 200 मिमीच्या गेज लांबीचे आहेत लाल रेषा व्हिडिओ एक्सटेन्सोमीटरद्वारे नमुन्यातील चिन्हांकित बिंदू दर्शवितात व्हिडिओ एक्स्टेन्सोमीटरने कोणते उपाय केले आहेत ते पांढरे आणि गडद यांच्यातील तफावत आहे जेणेकरून तुम्ही स्वारस्य क्षेत्र निवडू शकता आणि ते स्वारस्य क्षेत्र विस्थापनासाठी संदर्भ बिंदू म्हणून व्हिडिओसाठी चिन्हांकित केले जाईल आत्ता मी 100 मिमी गेज लांबीचे दोन बिंदू निवडले आहेत आता टेस्ट केल्यानंतर मला 200 मिमीच्या गेज लांबीमध्ये गेजची लांबी किंवा विस्थापन शोधायचे असल्यास मी 200 मिमी गेज लांबीकडे जाऊ शकतो आणि त्याशिवाय पुन्हा टेस्ट करू शकतो सॉफ्टवेअर पुन्हा चालवून फक्त व्हिडिओ पुन्हा चालवून टेस्टची पुनरावृत्ती करा त्यामुळे एक्सिअल एक्स्टेन्सोमीटर व्हिडिओ एक्सटेन्सोमीटरचा हा एक प्रमुख फायदा आहे जिथे तुम्ही एकाच टेस्टसह वेगवेगळ्या गेज लांबीसह पुनरावृत्तीची n संख्या करू शकता तर आपण प्रयोग सुरू करू तुम्ही बल आणि विस्थापन पाहू शकता तुम्ही नमुन्याच्या गेज लांबीमध्ये एकाधिक क्रॅकिंग बनताना पाहू शकता आता येथेच प्रभाव किंवा फायदा आहे जेथे संपर्क नसलेल्या व्हिडिओ एक्सटेन्सोमीटरचा उपयोग होतो कारण भेगा कुठेही तयार होऊ शकतात तुम्ही LVDT किंवा स्ट्रेन गेजच्या स्थितीत देखील तयार करू शकता त्यामुळे तुमच्याकडे मल्टिपल क्रॅकिंगसारखी यंत्रणा असली तरीही संपर्क नसलेले एक्स्टेन्सोमीटर डेटा काढण्यात आपल्याला मदत करते म्हणून आपण आता टेस्ट पूर्ण केली आहे आणि आपण TRC घटकाच्या तणावाच्या प्लॉटकडे लक्ष देऊ आणि TRC घटकामध्ये कोणती भिन्न वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत ते पाहू तर हा बलाचा मूळ प्लॉट विरुद्ध स्ट्रेन टक्केवारीचा ताण आहे आपण आलेखासाठी दोन भिन्न उतार पाहू शकतो पहिला उतार हा मॅट्रिक्स गुणधर्मांचा प्रतिनिधी असतो आणि पहिला उतार हा नमुन्यातील पहिल्या क्रॅकच्या निर्मितीने संपतो तर टेक्सटाईल रिइन्फोर्सड कंक्रीट टेस्टमध्ये कर्व्हचा प्रारंभिक भाग किंवा जेव्हा टेक्सटाइल रिइन्फोर्सड काँक्रीट तणावाच्या अधीन असते तेव्हा मॅट्रिक्सच्या गुणधर्मांद्वारे दर्शविला जातो एकदा ते क्रॅकिंग सुरू झाल्यानंतर ते एकाधिक क्रॅकिंग बनवते आणि काही टप्प्यांवर ते स्थिर होते स्थिरीकरण प्रक्रिया सांगते की नमुन्यामध्ये पुढील क्रॅक तयार करणे शक्य नाही एकदा का क्रॅक स्थिर झाला की नमुन्यात स्ट्रेन हार्डनिंग होते स्ट्रेन हार्डनिंग झोनचा हा उतार कापडाच्या मालमत्तेचा प्रतिनिधी असतो तर हे मुळात कापडाच्या मालमत्तेवर आणि नमुन्यातील कापडाच्या व्हॉल्यूम फ्रॅक्शनवर अवलंबून असते आलेख मुळात दोन विभागांमध्ये विभागला जाऊ शकतो नमुन्याच्या पहिल्या क्रॅकपर्यंतच्या पहिल्या विभागात मॅट्रिक्सच्या गुणधर्मांवर प्रभुत्व असते कडकपणा थेट मॅट्रिक्सच्या कडकपणाच्या प्रमाणात असतो आणि दुसरा भाग म्हणजे स्ट्रेन हार्डनिंग एरिया किंवा स्ट्रेन हार्डनिंग झोन जेथे कापडाचे गुणधर्म प्रामुख्याने असतात एकदा का मल्टिपल क्रॅकिंग झाले की टेक्सटाइलचा सर्व ताण घेतला जातो म्हणून आपण नमुना तयार करण्याच्या प्रक्रियेवर नमुना कसा बसवायचा पकडण्याची प्रक्रिया शेवटच्या प्लेट्स कशा निश्चित केल्या जातात आपण नमुन्यातील विस्थापन बाहेर काढण्यासाठी व्हिडिओ एक्सटेन्सोमीटर आणि एक्सिअल एक्स्टेन्सोमीटर कसे वापरतो आणि स्ट्रेस स्ट्रेन प्रतिसाद यावर चर्चा केली आहे